नमस्कार एनपीटीईएल मॉक प्रोग्राममध्ये मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये या कोर्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे या आठवड्यात मागील मॉड्यूल्समध्ये आम्ही गेन सर्कलचा वापर करून डिझाइनचा पैलू अभ्यासला होता त्या मॉड्यूलमध्ये आपण एखादा पॉवर गेन जसे की ट्रान्सड्यूसर पॉवर गेन किंवा उपलब्ध पॉवर गेन किंवा ऑपरेटिंग पॉवर गेन कसा मिळवायचा हे आम्ही शिकले तर या मॉड्यूलमध्ये आम्ही नॉंईज हा एम्पलीफायर डिझाइनचा आणखी एक महत्वाचा पैलू पाहणार आहोत पहिल्या भागात आपण नॉंईज म्हणजे काय नॉंईजचे वैशिष्ट्य कसे मांडावे आणि द्वितीय भागात आपण नॉंईज सर्कल आणि विशिष्ट नॉंईज निर्देशांक कसा प्राप्त करावा याबद्दल चर्चा करणार आहोत आणि नंतर आपण नॉंईज निर्देशांक मध्ये काय आहे ते देखील पाहू नॉंईज निर्देशांक या संज्ञेचा अर्थ काय आणि नॉंईज निर्देशांकची वैशिष्ट्ये दिली असल्यास तो कसा काय साध्य करायचा आणि नॉंईज निर्देशांक सर्किट्स वापरुन आपण ते कसे प्राप्त करू शकतो तर पहिला प्रश्न म्हणजे नॉंईज काय आहे नॉइज आपल्याला सांख्यिकीय आकडेवारीबद्दल काही कल्पना असल्यास नॉइज एक अनियत प्रक्रिया आहे अनियत प्रक्रियेचा अर्थ काय प्रथम अनियत चल काय आहे ते पाहू अनियत चल एक परिमाण असते ज्याला ठराविक परिमाण यांसारखे निश्चित मूल्य नसते व्होल्टेज एका विशिष्ट वेळी त्याचे निश्चित मूल्य असेल परंतु आपण नॉइज व्होल्टेजचे उदाहरण घेतले तर त्याचे काही विशेष मूल्य नाही त्याऐवजी आम्ही त्याचे वैशिष्ट्य ठरवू शकतो त्यासाठी काही सरासरी किंवा काही परिबल किंवा ज्याला आपण संभाव्यता घनता कार्य म्हणतो हे वापरू शकतो आता प्रयत्न करून काल परिमाणासह अशा अनियत चलांचे एकत्रित संयोजन अशा प्रक्रियेस अनियत प्रक्रिया असे म्हणतात आणि नॉइज ही एक अनियत प्रक्रिया आहे मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे ठराविक मूल्य असू शकत नाही उदाहरणार्थ व्होल्टेज जर आपण बॅटरीचे व्होल्टेज मोजले तर कदाचित ते 2 व्होल्ट असेल तर आपण असे म्हणता की बॅटरीचे व्होल्टेज 2 व्होल्ट आहे परंतु दुसरीकडे नॉइज व्होल्टेज चे उदाहरण घेतले तर कोणत्याही क्षणी ते समान मूल्य असू शकत नाही ते निरंतर बदलत राहते नॉइज व्होल्टेजचे मूल्य बदलत राहते परंतु नंतर आपण नॉइज व्होल्टेजची सरासरी पाहिल्यास ती स्थिर राहते तर अशा प्रकारे आपण नॉइजचे वैशिष्ट्य दर्शवितो विशिष्ट वेळात वास्तविक व्होल्टेज काय असेल हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नसलो तरीही वेळोवेळी सरासरी काय असेल हे आम्ही सांगू शकतो तर त्या अर्थाने प्रत्यक्षात सरासरीचे 2 प्रकार आहेत एक म्हणजे टाइम एव्हरेज म्हणून ओळखले जाते हे या चिन्हाद्वारे दर्शविलेले आहे आणि हे या प्रमाणे परिभाषित केले आहे तर हे नॉइज व्होल्टेजच्या सरासरीसारखे किंवा वेळेसह कोणत्याही इतर अनियत प्रक्रियेसारखे आहे दुसर्या प्रकारची सरासरी जी आपण परिभाषित करू शकतो ती म्हणजे संयोजित सरासरी म्हणून ओळखली जाते येथे एका विशिष्ट क्षणी असलेल्या मुल्याऐवजी अनियत प्रक्रियेचे सरासरी मूल्य किती आहे म्हणून संयोजित सरासरी मूल्य या चिन्हाद्वारे दर्शविले जाते त्याचप्रमाणे ही काल सरासरी आणि संयोजित सरासरी आहे जर आपण कोणत्याही सिग्नलमधील पॉवरचा विचार केला जर ती नॉइज किंवा इतर कोणत्याही अनियत प्रक्रिया असेल तर आपण अशा दोन इतर परिभाषा वापरु शकतो ज्याला मीन स्क्वेअर पॉवर म्हणून ओळखले जाते आता मीन स्क्वेअर पॉवरची व्याख्या आपण केलेल्या वेळेच्या सरासरीप्रमाणेच वेळेच्या भिन्नतेनुसार देखील केली जाऊ शकते किंवा आता संयोजित परिभाषा संदर्भात या पीएनबाबत मागील स्लाइडमध्ये संबंधित सर्व गोष्टींबद्दल मी चर्चा करीत होतो त्या काय आहेत या स्लाइडमध्ये मी संयोजित सरासरीबद्दल चर्चा करीत होतो मी हे समीकरण लिहिले आहे हे पीएन संभाव्यता घनता कार्य प्रस्तुत करते हे असे आहे की विविध संभाव्य मूल्यांमध्ये एनचे विशिष्ट मूल्य शोधण्याची शक्यता किती आहे संभाव्यता घनता कार्य येथे देखील या मीन स्क्वेअर पॉवर संदर्भात संयोजित सरासरीच्या बाबतीत हे पीएन संभाव्यता घनता कार्य किंवा फक्त पीडीएफ प्रस्तुत करते आता आपल्या उद्देशासाठी आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण नॉइज परिभाषित करतो तेव्हा संयोजित सरासरी मूल्य किंवा वेळ सरासरी दोन्ही शून्यासमान असते आणि मीन स्क्वेअर पॉवर संदर्भात देखील असेच आहे आता स्थिर अनियत प्रक्रियेसंदर्भात वेळ सरासरी व्यतिरिक्त इतर परिमाण वारंवार चर्चिले जाते ते म्हणजे ऑटोकॉरेलेशन फंक्शन आणि हे असे दर्शविले जाते आणि सध्या आपण पहात आहोत की हे ऑटोकॉरेलेशन फंक्शन इतके महत्त्वाचे का आहे ही ऑटोकॉरेलेशन फंक्शनची व्याख्या आहे जी एक्स फंक्शन समान आहे जी t आणि x यांच्या T Tao या वेळेत असणाऱ्या संबंधांबाबत आहे X1 हे T च्या X चे प्रतिनिधित्व करते X2 हे Tao च्या XT चे प्रतिनिधित्व करते आणि महत्त्व म्हणजे आपण या फंक्शनचे फुरियर ट्रान्सफॉर्म घेतले तर ते ऑटोकॉरेलेशन फंक्शन आहे मग आपल्याला स्पेक्ट्रल डेन्सिटी मिळते जेथे हा XT दिलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे T चा X हे मोजमाप आहे ज्याला स्पेक्ट्रल डेन्सिटी म्हणतात वर्णक्रमीय विश्लेषक म्हणून ओळखले जाणारे साधन वापरुन आपण प्रत्यक्षात हे मोजू शकता आणि हे या RT चे फुरियर ट्रान्सफॉर्म आहे जे नुकतेच परिभाषित केले आहे आता आदर्शपणे एखादे उपकरण घेताना आपण जे पाहतो ते किंवा आपण नॉइजची पॉवर मोजली तर विविध प्रकारच्या नॉइज पॉवर आढळतात त्यापैकी एक आम्ही पहात असलेली विविध प्रकारच्या नॉइज पॉवर यावर अवलंबून असते की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची वर्णक्रमीय घनता आहे कोणत्या प्रकारचे वर्णक्रमीय वितरण आहे त्यापैकी एक म्हणजे थर्मल नॉइज म्हणून ओळखले जाते थर्मल नॉइज म्हणजे असे वितरण आहे या थर्मल नॉइजसाठी ऑटोकोरेलेशन फंक्शन हे या समीकरणाद्वारे दिले गेले आहे थर्मल नॉइजला व्हाईट नॉइज म्हणून सुद्धा ओळखले जाते आता हे दर्शविले जाऊ शकते की रेझिस्टरसाठी आपल्याकडे असलेले एक साधे रेझिस्टर ज्यात असलेल्या नॉइज पॉवरचा विचार केला तर त्याद्वारे नॉइज पॉवर खालीलप्रमाणे दाखविली जाऊ शकते आणि हे उपलब्ध पॉवर मूल्य PN ने दर्शवले जाते PN चे मूल्य VN वर्ग भागिले 4R ने मिळू शकते ज्यामधून हे नॉइज व्होल्टेज मूल्य 4KTR डेल्टा X असल्याचे आढळते तर रेसिस्टन्स असताना हा समान नॉइज व्होल्टेज नेहमी आढळतो आता पुनरावृत्ती पाहिली जाऊ शकते तपशीलवार व्युत्पन्नता गोंजालेसच्या पुस्तकात पाहिली जाऊ शकते परंतु मला फक्त तुम्हाला हे सांगायचे आहे की सर्किट सिद्धांतावरून आपल्याला माहित आहे की रेझिस्टर फक्त एक साधा रोध नाही त्याच्याशी संबंधित एक स्त्रोत देखील आहे स्त्रोताला कोणतीही दिशा नाही म्हणजेच हे सकारात्मक आणि नकारात्मक काय आहे हे सांगणे कठीण आहे आम्ही असे म्हणू शकत नाही आपण एवढेच सांगू शकतो की स्त्रोतांशी संबंधित एक पॉवर आहे आणि त्या पॉवरचे मूल्य या समीकरणाद्वारे दिले जाते ज्यामधून या समीकरणाद्वारे नॉइज व्होल्टेज मिळू शकते आता ही नॉइजची मूलभूत व्याख्या होती पण 2 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणाचे काय आपल्या 2 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणाशी संबंधित नॉइज किंवा एम्पलीफायरच्या नॉईजचे स्वरुप कसे दर्शवायचे आता यासारख्या 2 पोर्ट नेटवर्कसाठी 2 पोर्ट सर्किट्ससाठी हे एक नॉइज करणारे 2 पोर्ट सर्किट आहे ज्यामध्ये विविध नॉइज घटक उपस्थित आहेत त्यामधून आपल्याला नॉइजरहित सर्किटवर जावे लागेल त्यासाठी आपण असे परिवर्तन करू शकतो आपल्याला या VN आणि IN यांचे मूल्य कसे काढायचे हे माहित आहे जे गोंजालेसच्या पुस्तकाच्या परिशिष्ट L मध्ये दिल्यानुसार आहे कृपया त्याचा संदर्भ घ्या म्हणून उदाहरणार्थ आपण मॉसफेट सारख्या विविध नॉइज करणारी उपकरणे लक्षात घेऊ शकतो चला एक साधा मॉसफेट पाहू जे एक सक्रिय उपकरण आहे आणि त्याच्याशी संबंधित थोडा नॉइज आहे खरं तर साध्या मॉसफेटचे सर्किट असे असते आता या मॉसफेटसाठी समकक्ष नॉइज सर्किट याप्रमाणे दिले जाऊ शकते हे नॉइज रहित आहे आणि येथे आयएन स्क्वेअरचे मूल्य या VN स्क्वेअर ने दिले आहे आणि संबंधित संज्ञा जी बर्याचदा 2 पोर्ट नेटवर्कशी संबंधित असते तीच नॉइज निर्देशांक म्हणून ओळखली जाते आता आपण नॉइज निर्देशांक म्हणजे काय हे पाहू या e समजा आपल्याकडे 2 पोर्ट नेटवर्क आहे म्हणजे इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल नॉइज निर्देशांक SNR इन भागिले SNR आउट याद्वारे परिभाषित केली गेली आहे हे सरळ SNR इन भागिले SNR आउट नाही हे इतर अटींच्या विपरीत SNR इन भागिले SNR आउट आहे हे गेन टर्म नुसार नाही जिथे आपल्याकडे नेहमीच आउटपुट छेदामध्ये आणि इनपुट टर्मिनल अंशस्थानी असते इथे असे नाही आता SNR इन चे मूल्य हे S इन भागिले Nin आणि T यातून मिळू शकते येथे S इन ही इनपुटची सिग्नल पॉवर आहे म्हणजेच नॉइज न घेता इनपुटचा भाग आणि N इन ही इनपुटमधील नॉइज पॉवर आहे ही फक्त नॉइज पॉवर आहे आणि SNR आऊट हे S आऊटला N आऊटने विभाजित केल्याने मिळेल नॉइज उष्णता किंवा तापमानाशी निगडित आहे हे दर्शवण्यासाठी T येथे दिलेला आहे आणि हा T तापमानावर अवलंबून आहे जर आपण या सर्किटमध्ये काहीही न बदलता फक्त तापमानात बदल केला तर N इन आणि N आऊट बदलेल आणि म्हणूनच SNR मूल्ये देखील बदलतील तर F इन FT मधील F चे मूल्य SNR इन भागिले SNR आऊट याद्वारे मिळू शकते SNR इन याचे मूल्य S इन भागिले N इन याद्वारे मिळू शकते SNR आऊट याचे मूल्य S आऊट भागिले N आऊट याद्वारे मिळू शकते N इन आणि N आऊट या तापमानावर अवलंबून आहेत S आऊट भागिले S इन म्हणजे GA यावरून आपण F चे मूल्य हे N आऊट अंशस्थानी आणि N इन व GA यांचा गुणाकार छेदस्थानी घेऊन मिळवू शकतो नॉइज निर्देशांकाचे काही गुणधर्म हे आहेत की F चे मूल्य नेहमीच 1 पेक्षा जास्त किंवा समान असते ते एकापेक्षा कमी असू शकत नाही कारण कोणत्याही 2 पोर्ट नेटवर्कमध्ये इनपुटचे SNR नेहमीच आउटपुटच्या SNR पेक्षा जास्त किंवा समान असते त्यांना नेटवर्कद्वारे योगदान केलेला नॉइज नेहमीच पाठविला जाईल म्हणूनच सिग्नलची गुणवत्ता एकसारखीच राहील किंवा आउटपुटपेक्षा थोडीशी अधोगती होईल म्हणूनच SNR इन कधीही SNR आउटपेक्षा कमी असू शकत नाही म्हणूनच F नेहमीच 1 पेक्षा जास्त किंवा समान असेल 1 जेव्हा नेटवर्क पूर्ण पणे नॉइज रहित असेल तेव्हा नॉइज पॉवर शून्य असेल आणि F चे मूल्य एक असेल जेव्हा नेटवर्क नॉइज शून्य असेल तेव्हा F हा शून्याच्या समान असेल तर आपण पाहिले की सक्रिय उपकरणांसाठी SNRची व्याख्या काय आहे निष्क्रिय उपकरणाच्या या नॉइज निर्देशांकाच्या गुणधर्मांपैकी एक म्हणजे हा अॅटेन्युएशन एवढा असतो एल हे अॅटेन्युएशन आहे अॅटेन्युएशन हे गेनच्या विरुद्ध आहे जर गेन ऐवजी आपल्याला अॅटेन्युएशन मिळाले तर नॉइज निर्देशांक हा अॅटेन्युएशनएवढा आहे असे आपण दर्शवू शकतो आता नॉइज निर्देशांकासंबंधी अजून एक गुणधर्म पाहू समजा आपल्याकडे नेटवर्कचे कॅसकेड असल्यास समजा 2 नेटवर्क आहेत यात एफ 1 ही नॉइजची व्हॅल्यू आहे आणि जीए1 हा उपलब्ध गेन आहे यात उपलब्ध गेन मूल्य जीए 2 आणि नॉइज निर्देशांक एफ2 आहे मग सिस्टमसाठी एकूण नॉइज निर्देशांक काय असेल हे दर्शविले जाऊ शकते की एकूण नॉइज निर्देशांक F12 हा F1 F2 1 भागिले GA1 च्या समान असेल समजा अजून एक टप्पा आहे जेथे नॉइज निर्देशांक F123 असेल जो F3 1 ला GA1 आणि GA2 च्या गुणाकाराने विभाजित करून मिळेल तर आपण येथे पहात आहोत की जेव्हा आपल्याकडे घटकांचे कॅसकेड कनेक्ट केलेले असेल तेव्हा एकूण नॉइज निर्देशांकात कमाल नॉइजचे योगदान पहिल्या टप्प्यातील असेल त्यानंतरच्या इतर टप्प्यात ते QCD टप्प्याच्या उपलब्ध गेनच्या मूल्यानुसार कमी केले जाते म्हणूनच जेव्हा आपल्याकडे अँटेनाशी रीसीव्हर जोडला जातो तेव्हा पहिला टप्पा बहुतेकदा कमी नॉइज अँप्लिफायर म्हणून ओळखला जातो कमी नॉइज अँप्लिफायरचे उद्दीष्ट म्हणजे अँटेनाकडून प्राप्त झालेल्या या कमी पॉवर सिग्नलचे जास्त नॉइजशिवाय वर्धन करणे आहे म्हणूनच LNAकडे नॉइज निर्देशांक खूपच चांगला आहे असे मानले जाते खरं तर तो 2 डीबीपेक्षा कमी असावा आणि LNAचा उद्देश पॉवर गेन पुरवणे नसून प्राप्त झालेल्या समान मूल्यापासून सिग्नल वाढविला गेला आहे हे सुनिश्चित करणे अँटेनाकडून प्राप्त झालेल्या कमी पॉवर मूल्याची नंतरच्या टप्प्यांद्वारे वापरली जाऊ शकते हे पहाणे ही आहेत आणि या LNA कडे कमी नॉइज निर्देशांक असण्याचे कारण हे समीकरण आहे म्हणजेच LNA म्हणजे पहिल्या टप्प्याचे नॉइज योगदान कमी असेपर्यंत पुढील टप्प्यांनी किती नॉइज योगदान दिले याने काही फरक पडत नाही पहिल्या घटकाचा नॉइज निर्देशांक जोपर्यंत कमी असेल तोपर्यंत या साखळी घटकांचा एकूण नॉइज निर्देशांक कमी असेल आणि विशेष बाब जेव्हा गेन टप्पा ऍटेन्युएटरला जोडला असेल तेव्हा खालीलप्रमाणे परिस्थिती असते समजा आपल्याकडे गेन टप्पा कॅसकेडमध्ये ऍटेन्युएटरला जोडला असेल तेव्हा हा LNA आहे आणि हा फिल्टर आहे आता ही एक निष्क्रीय अवस्था आहे यात कोणताही गेन नाही त्याऐवजी तेथे L हे ऍटेन्युएशन आहे मी म्हणालो की एक निष्क्रीय उपकरणाचा जे सिग्नल ऍटेन्युएट करते त्या उपकरणाचा नॉइज निर्देशांक हा ऍटेन्युएशन एवढा असेल परंतु या LNA चा गेन A2 आणि नॉइज निर्देशांक F2 असेल हे दर्शविले जाऊ शकते की एकूण गेन एकूण नॉइज निर्देशांक हा फक्त L आणि F LNA या गुणाकाराएवढा असेल आता DB नुसार हा L चे DB मूल्य अधिक LNA चे DB मूल्य एवढा असेल F LNA म्हणजे LNA चा नॉइज निर्देशांक संबंधित संकल्पना म्हणजे नॉइज मापन म्हणून ओळखली जाते नॉइज मापन हे एक परिमाण आहे जी कोणत्या टप्प्यात जास्त समस्या येतात हे ठरविण्यासाठी आणले आहे जेव्हा आपल्याकडे 2 कॅसकेड स्थिती असते तेव्हा ही समस्या उद्भवते समजा आपल्याकडे GA 1 आणि F 1 GA 2 आणि F 2 हे दोन टप्पे आहेत दुसरा GA 2 प्रथम F 2 प्रथम आणि त्यानंतर GA1 आणि F1 आता या प्रकरणातील एकूण नॉइज निर्देशकांची नोंद घेतल्यास कोणते F12 आणि F21 पैकी कोणते कमी नॉइज निर्देशांक देणारे कॉन्फिगरेशन असेल म्हणजेच जर मला F12 हा F21 पेक्षा कमी हवा असेल तर मागील स्लाइडमध्ये मी दिलेला फॉर्म्युला वापरून F12 अशाप्रकारे दिले जाईल आणि F21 असे दिले जाईल आता समजा या समीकरणातील समस्या अशी आहे की यात F1 आणि F2 चे घटक डाव्या आणि उजव्या बाजूंना मिसळले आहेत त्याऐवजी हे समीकरण पुन्हा लिहिले जाऊ शकते जर मी परिस्थिती पुन्हा लिहिली तर M1 चे मूल्य F1 वजा 1 ला एक वजा एक भागिले GA1 ने विभाजित केल्यावर येणारे मूल्य हे F2 वजा 1 ला एक वजा एक भागिले GA2 ने विभाजित केल्यावर येणाऱ्या मूल्यापेक्षा कमी असेल याला आपण M2 असे म्हणू जर M1 हा M2 पेक्षा कमी असेल तर M1 आणि M2 मध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याशी संबंधित संज्ञा असतील जर M1 हा M2 पेक्षा कमी असेल तर आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की F 12 हा F 2 पेक्षा कमी असेल आणि यात M1 M2 यांना नॉइज मेजर किंवा मापक म्हटले जाते तर आपल्याकडे नॉइज निर्देशांक आणि नॉइज मापक आहेत म्हणून सारांशात या मॉड्यूलमध्ये आपण नॉइजची मूलतत्त्वे समाविष्ट केली नॉइज काय आहे नॉइजची वैशिष्ट्ये गणिताच्या माध्यमातून कशी ठरवायची आणि नंतर नॉइज निर्देशांक काय आहे आणि आपल्या टप्प्यांच्या साखळीचे नॉइज निर्देशांक कसे शोधायचे कोणता घटक सर्वात जास्त नॉइज निर्देशांक योगदान देतो तसेच नॉइज मापक म्हणजे काय जेव्हा आपल्याकडे 2 घटक किंवा कॅसकेडमध्ये विविध घटक असतात तेव्हा कॅस्केडमध्ये कसे घालायचे जेणेकरून साखळीत विविध संयोजनांच्या शक्यतांमध्ये सर्वात कमी नॉइज निर्देशांक असेल आणि मग आपण एक नवीन संज्ञा शोधली ज्याला नॉइज मापक म्हणतात पुढील मॉड्यूलमध्ये आपण नॉइज निर्देशांक सर्किट्सबद्दल चर्चा करू आपण पाहू की जर आपण सर्किटचे नॉइज निर्देशांक मूल्य एका विशिष्ट मूल्यावर सेट केले आणि आपल्याला 2 पोर्ट सर्किटमध्ये नॉइज निर्देशांकाचे विशिष्ट मूल्य प्राप्त करायचे असल्यास गॅमा एसचा लोकस एक वर्तुळ असेल आणि ते वर्तुळ एक स्थिर नॉइज निर्देशांक सर्किट म्हणून ओळखले जाते आणि त्याद्वारे आपण कॉन्स्टन्ट गेन सर्किटसाठी ज्या पद्धतीने प्राप्त करतो त्याच प्रकारे आपण एखादा विशिष्ट नॉइज निर्देशांक डिझाइन करू शकतो हे पुढील मॉड्यूलमध्ये समाविष्ट केले जाईल